आम्ही सक्रिय लो पास फिल्टरबद्दल बोलत होतो सक्रिय लो पास फिल्टरच्या बाबतीत आम्ही इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल व त्यांच्यातील संबंधपाहू शकतो लो पास अॅक्टिव्ह फिल्टर कसे कार्य करते ते आपण आधी पाहिले आहे आणि आपल्याला माहित आहे की कट ऑफ फ्रिक्वेन्सीचे सूत्र fc12πRC आहे आता आपल्याकडे एक रेझिस्टर आणि एक कॅपेसिटर आहे मी तुम्हाला दाखवले आहे की जर तुम्ही इनव्हर्टिंग किंवा नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर वापरत असाल तर त्यावर आधारित तुमचे सर्किट बदलेल येथे आपण इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर वापरत आहोत आता माझ्याकडे हे विशिष्ट सर्किट आहे आणि मला लो पास फिल्टर प्रयोगासाठी त्याची चाचणी करायची आहे तर Op Amp आधारित लो पास फिल्टरच्या कार्याचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट आहे Op Amp आधारित लो पास फिल्टर म्हणजे ते सक्रिय फिल्टर आहे तर आकृती 14 मध्ये दर्शविल्याप्रमाणे हे सर्किट कनेक्ट करा आम्ही पूर्वग्रह दिलेला नाही याचा अर्थ असा नाही की तेथे पक्षपात नाही Vcc आणि Vcc तेथे आहे एकदा आम्ही येथे दर्शविलेले सर्किट कनेक्ट केल्यानंतर आम्ही 10 हर्ट्झवर 5V पीक टू पीक साइन वेव्ह लागू करू कारण आम्हाला कमी पास फिल्टर पहायचा आहे त्यामुळे कमी फ्रिक्वेन्सी पास झाली पाहिजे आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युला fc12πRC वापरून फ्रिक्वेन्सी मोजली जाते त्या वारंवारतेच्या वर तो सिग्नल कापण्यास सुरुवात करावी म्हणजे एंप्लिट्युड कमी होईल आणि तुम्हाला दिसेल की ते सिग्नलच्या 1√2 ने कमी होईल आणि परिणामी ते कमी होत जाईल ही गोष्ट आपण प्रयोगात पाहणार आहोत आउटपुट व्होल्टेज Vout चे निरीक्षण करा आणि लक्षात घ्या की ते पीक टू पीक आउटपुट व्होल्टेज आहे आता आपण 10 हर्ट्झच्या चरणात 10 हर्ट्झपासून हळूहळू वारंवारता वाढवण्यास सुरुवात करू म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी f1 10 हर्ट्ज दुसरी f2 20 हर्ट्ज f3 30 हर्ट्झ आणि अशीच तुमची कट ऑफ फ्रिक्वेन्सी fc होईपर्यंत जी 159 15 हर्ट्झ आहे वाढवत जाऊ आणि मग आपण फ्रिक्वेन्सी वाढवल्यावर fin fc पेक्षा मोठे आहे असे म्हणू या नंतर तुम्हाला लो पास फिल्टरची भूमिका दिसेल तुम्हा सर्वांसाठी हा एक प्रयोग आहे आपण PSpice चा वापर करून देखील असेच प्रयोग करू शकता जसे आपण आधी पाहिले आहे परंतु ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय फंक्शन जनरेटर आणि ऑसिलोस्कोप चा वापर करून करणे आहे तर या सर्व गोष्टींचा वापर करा आणि प्रथम सर्किट कनेक्ट करा आणि हे सर्किट ब्रेडबोर्डमध्ये जोडून काय मिळते ते पाहू येथे आपण सक्रिय लो पास फिल्टर पाहतो हे सक्रिय लो पास फिल्टरचे सर्किट आहे जसे आपण पाहतो की तेथे R आणि C आहे आणि आपण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या वेगवेगळे सिग्नल इनपुटवर लागू करू शकतो आणि या विशिष्ट सर्किटसाठी आपण आउटपुट सिग्नल आणि त्याच्या वेव्हफॉर्ममध्ये बदल पाहू शकतो तर आता सर्वप्रथम आपल्याला ऑपरेशन अॅम्प्लिफायरला बायस व्होल्टेज लावायचे आहे तर तुम्हाला दिसेल की सीताराम सहाय्यक बायस व्होल्टेज लागू करणार आहेत जर आपण ब्रेडबोर्डवर लक्ष केंद्रित करू शकलो तर तो ऑपरेशनल अॅम्प्लिफायरला बायस व्होल्टेज VCC आणि VCC लागू करेल आता त्याला पुढील गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे त्याला नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायरच्या इनपुटवर किंवा फिल्टरच्या इनपुटमध्ये 5V पीक टू पीक लागू करावे लागेल प्रथम आपण ते 5V आहे की नाही ते पाहू ते 10 हर्ट्झ असो वा नसो काहीही देणे घेणे नाही आम्ही वारंवारता जनरेटर तपासू आता तो फिल्टरचे आऊटपुट ऑसिलोस्कोपला जोडत आहे आणि इनपुट बदलल्यास आउटपुटचे काय होईल हे समजून घेण्यासाठी तो फंक्शन जनरेटरपासून ऑसिलोस्कोपला इनपुट देखील जोडत आहे म्हणून जेव्हा आपण इनपुट आणि आउटपुट सिग्नल दोन्ही एकाच वेळी पाहतो तेव्हा आपण येथे जे पाहतो ते 5V पीक टू पीकवर आपले इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज जवळजवळ सारखेच राहते आता काहीवेळा तुम्ही सिग्नलची क्लिपिंग पाहत असाल किंवा सिग्नलमधील आवाज येत असतील तर ते प्रोबमुळे होऊ शकते हे सर्किटमधील बंधनरहित कनेक्शनमुळे असू शकते तर आता तो सहाय्यक वारंवारता 20 हर्ट्झपर्यंत वाढत आहे तुम्ही फंक्शन जनरेटर पाहू शकता आता कृपया ऑसिलोस्कोपवर लक्ष केंद्रित करा वारंवारता 20 हर्ट्झ आहे

तर ते इनपुट आता 30 हर्ट्झमध्ये बदलले आहे पीक टू पीक व्होल्टेज 4 96च्या जवळजवळ आहे पिवळा हा तुमचा इनपुट आहे आणि निळा हा तुमचा आउटपुट आहे तर तुम्हाला इनपुट आणि आउटपुटच्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे तुम्हाला दिसेल की व्होल्टेज पीक टू पीक व्होल्टेजच आहे आणि वारंवारता देखील सुमारे 29 हर्ट्ज ते 30 हर्ट्ज आहे

येथे तुम्ही पाहू शकता की पुढील वारंवारता 40 हर्ट्झ पर्यंत वाढवली जात आहे इनपुट व्होल्टेज 4 96 पीक टू पीक आहे आउटपुट व्होल्टेज 4 96 आहे इनपुटची वारंवारता 40 हर्ट्झ आहे आउटपुट वारंवारता 40 हर्ट्झ आहे तर ते 50 हर्ट्झसाठी चांगले काम करत आहे चला 60 हर्ट्झ वर जाऊया 80 हर्ट्झ पर्यंत कोणताही बदल नाही फिल्टर वारंवारता पार करण्याची परवानगी देत आहे या सर्व कमी फ्रिक्वेन्सी आहेत आणि जर तुम्हाला आठवत असेल तर आमचे fc 159 15 हर्ट्झ आहे एकदा ते या मूल्यापर्यंत किंवा त्याच्या वर पोहोचल्यानंतर ते एंप्लिट्युड बदलण्यास सुरवात करेल किंवा ते वारंवारता पास होऊ देणार नाही 150 Hz पर्यंत फ्रिक्वेन्सी वाढवू तर ते 150 हर्ट्झ सिग्नलला देखील RC फिल्टरमधून जाण्याची परवानगी देत आहे व्होल्टेज पहा 96 व्होल्ट तसेच आहे याचा अर्थ तुमच्या सिग्नलमध्ये 150 हर्ट्झपर्यंत कोणताही बिघाड होणार नाही आता हळूहळू सिग्नल वाढवू जसजसे तो वारंवारता वाढवेल तसतसे एंप्लिट्युड कमी होण्यास सुरुवात केली पाहिजे

तर 12πRC च्या दृष्टीने fc चे मूल्य काय आहे ते पाहू मी हे वापरल्यास fc चे मूल्य 1 आहे आपण एंप्लिट्युडमधील बदल का पाहू शकलो नाही कारण 10 किलो ओम ऐवजी त्याने एक किलो ओमचा रेझिस्टर वापरला तर आमच्याकडे आता 1 किलो ओम आहे या प्रकरणात माझे fc 1 59 किलो हर्ट्झ असेल कारण 10 kilo ohm ऐवजी इथे 1 kilo ohm वापरला आहे तर आता 1 किलो हर्ट्झ पर्यंत वारंवारता वाढवत राहू या आमची कट ऑफ वारंवारता किती आहे आम्ही 1 किलो ओहम R1 आणि R2 च्या आधारे मोजलेली नवीन कट ऑफ वारंवारता 1 59 किलो हर्ट्झ 1 याचा अर्थ आम्ही असे गृहीत धरत आहोत की सक्रिय लो पास फिल्टर 1 59 किलो हर्ट्झपर्यंत वारंवारता वाढवू देईल आणि त्या वर ते परवानगी देणार नाही याचा अर्थ तुम्ही पीक व्होल्टेजमधील बदल पाहू शकता तर आपण वाढतच राहू या आता तुम्ही पहात आहात की पीक टू पीक व्होल्टेजमध्ये बदल झाला आहे तो 4 16V ते 4 15V वर आला आहे आता तुम्ही वाढवत राहू शकता आणि नंतर तुम्ही व्होल्टेजमधील बदल पाहू शकता नंतर तुम्ही ते 3 52 व्होल्ट पाहू शकता तुम्ही व्होल्टेजमधील या बदलावर आणि वारंवारतेतील बदलावर लक्ष केंद्रित करत रहा म्हणून जर त्याने इनपुट वारंवारता वाढवत राहिली तर आउटपुट कमी होत आहे केवळ व्होल्टेजच नाही तर तुमची वारंवारता देखील कमी होत आहे

तुमची वारंवारता देखील परवानगी देत नाही आणि तुमचे व्होल्टेज देखील लहान आणि लहान होत आहे याचा अर्थ तुमचे पीक टू पीक व्होल्टेज बदलत आहे तर आम्ही 1 किलो ओमच्या आधारे पुनर्गणना केली आहे आणि आम्हाला कट ऑफ वारंवारता 1 59 किलो हर्ट्झ 1 59KHz आढळली आहे त्यामुळे त्यावर आधारित तुम्ही आता एक व्यावहारिक प्रयोग पाहू शकता जिथे इनपुट वारंवारता बदलून आपण आउटपुट वारंवारता बदलू शकतो परंतु कट ऑफ फ्रिक्वेंसीच्या वर अॅम्प्लिट्यूड पीक टू पीक व्होल्टेजमध्ये बदल होतो त्याच वेळी ठराविक फ्रिक्वेन्सीमध्ये पास होऊ देऊ नये आणि ही लो पास सक्रिय फिल्टरची भूमिका आहे कारण आपण R आणि C वापरत आहोत आणि ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरत आहोत आणि आता येथे आपण Op Amp म्हणून नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर वापरत आहोत कमी पास फिल्टरच्या बाबतीत आम्ही नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर देखील वापरू शकतो तर जर ते नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर असेल तर ते अद्याप सक्रिय फिल्टर आहे परंतु fc चे सूत्र समान राहते fc12πRC जर तुम्ही 10 किलो ओमचा R आणि 1 किलो ओहमचा R वापरलात तर तुमच्या कट ऑफ फ्रिक्वेंसीमध्ये खूप मोठा बदल होईल अशी चूक करू नका तर आम्ही प्रयोग करत असताना तुम्हाला जी त्रुटी दिसली ती आम्ही गृहीत धरत होतो की वारंवारता खूपच कमी असेल R1 आणि R2 10 किलो ohms आहेत असे गृहीत धरून 159 हर्ट्झ आहे आणि आम्हाला आश्चर्य वाटले की ते कार्य करत नाही ते कार्य करत नव्हते कारण रेझिस्टर व्हॅल्यू 10 किलो ओममध्ये होती आणि खरं तर ते 1 किलो ओहम पाहिजे होते परंतु जेव्हा आम्ही आमच्या कट ऑफ फ्रिक्वेंसी व्हॅल्यूची गणना केली तेव्हा आम्हाला आढळले की fc व्हॅल्यू सुमारे आहे 1 59 किलो हर्ट्झ आणि नंतर जेव्हा आम्ही प्रयोग करतो तेव्हा आम्ही पाहू शकतो की सैद्धांतिक आणि प्रायोगिकदृष्ट्या डेटा जुळत आहे तर या मोठ्या मॉड्यूल व्याख्यानबद्दल आपण पटकन आठवू या जसे तुम्ही पाहत आहात की माझे बहुतेक मॉड्यूल व्याख्यान अर्धा तास ते 40 मिनिटांसारखे आहेत हे 1 तासापेक्षा जास्त आहे बरोबर आणि हे सुमारे 1 तास 20 मिनिटे आहे तर कारण असे आहे की तुम्ही फिल्टर्स गमावू नयेत असे मला वाटते हे मॉड्यूल वाचताना तुम्ही कदाचित आधीच २ किंवा ३ ब्रेक घेतले असतील ते ठीक आहे तुम्ही तुमचा ब्रेक घ्या तुम्ही हे थांबवू शकता NPTEL व्हिडिओंचा फायदा असा आहे की तुम्ही कधीही थांबू शकता आज आपण फक्त कमी पास फिल्टर पाहिला तर तुम्ही असे गृहीत धरले आहे की जर तुम्ही कमी पास फिल्टर्स समजून घेण्यात इतका वेळ घेतला असेल तर तुम्हाला उच्च पास आणि बँड पाससाठी किती वेळ लागेल तर ते पहा समजून घ्या हे अतिशय महत्त्वाचे प्रयोग आहेत जे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला काही प्रश्न असल्यास प्रथम ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला अजूनही उत्तर सापडत नसेल तर कृपया मला मोकळ्या मनाने विचारा मी तुम्हाला मदत करण्यासाठी आहे मी तुम्हाला पुढील मॉड्युलमध्ये आणखी एका प्रयोगासह भेटेन तर त्यासह मी हे मॉड्यूल बंद करतो पुढच्या वर्गात भेटू काळजी घ्या